शुभ दुपार आपण वेगवेगळ्या यंत्रणेचे परीक्षण सुरू ठेवू प्लेन मधील यंत्रणेकडे आम्ही मान मुल्लर निकषांचा विस्तार म्हणून पाहिले पाहिजे जे स्ट्रेसेसच्या पातळीवर कार्य करते विस्तार जो परिणामी बलाकडे पाहतो आणि आम्ही शेवटच्या वर्गातील फ्लेक्झरल अपयश यंत्रणेच्या आधारावर एक निकष तपासला आहे तर फ्लेक्झरल अपयश यंत्रणा जेव्हा सुत्रीकरण बनते सूत्रीकरण कॉम्प्रेस्ड टो वर होणारे फ्लेक्झरल कॉम्प्रेशनचे अपयशावर आधारित आहे तथापि आम्ही देखील पाहिले की ते त्या परिस्थितीचे एक विशेष प्रकरण आहे जर अक्षीय संक्षेप पातळी प्री कॉम्प्रेशन पातळी कमी असेल तर तर मग प्लेन मधील दिशेने तुम्हाला भिंतीवरील रिजिड रॉकिंग मिळू शकेल तर हे विशेष प्रकरण आहे अपयशी यंत्रणा म्हणून उलटने हे प्लेन फ्लेक्झरल यंत्रणेतच फ्लेक्झरचे एक विशेष प्रकरण आहे आम्ही इतर दोन यंत्रणा तपासू पण आपण शिअर वर्चस्व वर्तनात पुढे जाण्यापूर्वी फ्लेक्झरल रॉकिंग किंवा फ्लेक्झरल क्रशिंगद्वारे नियंत्रित केलेल्या भिंतीचा चक्रीय प्रतिसाद यंत्रणेत स्वतःशीच काय आहे हे पाहणे उपयुक्त आहे तर मी काय पाहतो ते हिस्टरेटीक वर्तन आहे बरोबर तर या क्षमतांचे विस्तार आणि बल विस्थापनाचे वर्तन प्रामुख्याने मॅसोनरीच्या प्रतिसादाशी संबंधित केले जात आहे भूकंप क्रियांना प्रबलीत नसलेल्या मॅसोनरीचा प्रतिसाद चक्रीय वर्तन असलेल्या हिस्टरेटीक वर्तनाचे परिक्षण करणे महत्त्वाचे आहे भूकंप निसर्गात उलट चक्रीय वर्तनात आहे आणि म्हणूनच आम्ही फ्लेक्झरल यंत्रणेसाठी प्लेनमधील प्रतिसादाची आणि शिअर यंत्रणेसाठीच्या प्लेनमधील प्रतिसादाची तुलना आणि परीक्षण केल्यास मॅसोनरीच्या भिंतीमध्ये विकृत क्षमता कशी उपलब्ध आहे याबद्दल काहीशी चांगली समज आम्हाला मिळाली मॅसोनरी भिंतीमध्ये ऊर्जा नष्ट होण्याची स्थिती काय आहे आणि स्टील मजबुतीकरण कोठे सादर करीत आहे आणि प्रबणलीत नसलेल्या मॅसोनरीला प्रबलित मॅसोनरी बनविणे हेच खरे योगदान आहे तर त्या संदर्भात आम्ही हिस्टरेटीक वर्तनाची तपासणी करू आणि तुमच्यातील काही चक्रीय प्रतिसादाशी परिचित नसले तरीही स्थिर चक्रीय प्रतिसाद हा आपण येथे घेण्याचा प्रयत्न करीत आहोत हे डायनामिक विश्लेषण किंवा डायनामिक वर्तनातून नाही तर स्थिर किंवा अर्ध स्थिर वर्तनापासून आहे परंतु मॅसोनरीच्या भिंती उलट चक्रिय भाराला कसा प्रतिसाद देतात याबद्दल अधिक चांगले समजण्यासाठी हे आलेख पाहणे उपयुक्त ठरेल म्हणूनच जर आपण फ्लेक्झरल वर्चस्व असलेल्या यंत्रणेकडे पहात असाल तर रॉकिंग किंवा रॉकिंगचा परिणाम की जो शेवटी विटांच्या मॅसोनेरी भिंतीच्या संकुचित टो चे तुकडे तुकडे करण्यास प्रवृत्त करतो मी प्रयोगशाळेच्या चाचण्यांकडे पाहात आहे कारण तुम्ही त्या नियंत्रित वातावरणात तपासू शकता भूकंपात तुम्ही प्लेनमधील परिपूर्ण भार लागू करू शकता भूपृष्ठाच्या चलनाच्या स्वतःच्याच यादृच्छिकतेमुळे तुमच्याकडे मॅसोनरीच्या भिंतीवर क्रियांचे संयोजन येत आहे तर आम्ही प्रयोगशाळेच्या चाचणीकडे पाहत आहोत जिथे तुम्ही पाहत असलेले भिंतीचे पॅनल एक शिअर भिंत आहे हे गुरुत्वाकर्षणाच्या ओझ्याखाली आहे म्हणून तुम्ही वरच्या बाजूस पाहत असलेले कार्यवाहक वरच्या बाजूला दिसणारे जॅक खरोखर भिंतीच्या हव्या असलेल्या प्री कॉम्प्रेशन स्तराच्या अधीन आहेत आणि हे गुरुत्व बल भिंतीवरच स्वतःचेच सुपरइंम्पोज्ड् केलेले आदर्शीत करण्यासाठी आहेत म्हणूनच जर आपण या भिंतीकडे एक बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावरची भिंत म्हणून पाहत असाल तर मी तळमजल्याच्या भिंतीमधील अपेक्षित प्री कॉम्प्रेशन स्तराच्या आधारावर प्री कॉम्प्रेशन स्तराचे नियमन करू शकतो जर ती एक मजली भिंत असेल तर तुम्ही प्री कॉम्प्रेशन स्तर असा कमी करा की कदाचित फक्त पॅरापेटचा आणि स्लॅबचा सुपरइंम्पोज्ड् भारच स्वतः भिंतीवरच वजन म्हणून असेल म्हणून सुपरइंम्पोज्ड् भाराची पातळी ओळखणे आणि नंतर बाजूकडील येणाऱ्या बलाकडे अधीन ठेवणे हा एक सोयीचा मार्ग आहे या प्रकरणात तुमच्याकडे एक कार्यवाहक आहे भूकंपात अपेक्षित असलेल्या नुकसानीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणारे बाजूची दिशा जे प्लेनमधील शिअर बल वापरत आहे परंतु स्वतः भार घेण्याच्या अर्ध स्थिर स्थितीखाली आहे तर भिंतीस सीमेच्या अटी आहेत तुम्ही तळाशी हे निराकरण करू शकता शीर्षस्थान फिरण्यास मोकळे आहे आणि म्हणूनच तुम्ही वास्तविक इमारतीत अपेक्षित सीमारेषाची नक्कल करण्यास पुन्हा सक्षम आहात जर तुम्ही शीर्षस्थानाला फिरण्यापासून रोखू इच्छित असाल तर तुम्ही एक सेटअप तयार करू शकता जो शीर्षस्थानास फिरण्यास अनुमती देत नाही आणि तुम्हाला भिंतीवरील शिअर डीफॉर्मेशनचे रेखाचित्राकडे स्वतःच घेऊन जाईल परंतु अशा महत्त्वाच्या निवडी आहेत ज्या अशी चाचणी घेण्यापूर्वी केल्या पाहिजेत तर तुम्ही जे पहात आहात त्या आमच्या प्रयोगशाळेत घेतलेल्या चाचण्या आहेत तुम्हाला एक मॅसोनरीची भिंत दिसते ही फ्लायऍश विटा वापरून तयार केली गेली आहे आणि जसे तुम्ही पहात आहात कि ती काहीशी स्लेंडर आहे म्हणजे उंची ही भिंतीच्या स्वतःच्याच लांबीपेक्षा जास्त आहे आणि साधारणतः भिंतींना आपण स्लेंडर भिंतीचा संदर्भ देतो जेव्हा उंची व लांबी चे गुणोत्तर १ ५ किंवा त्यापेक्षा जास्त असते तर ही एक स्लेंडर भिंत आहे जी आपण तपासत आहोत आणि जसे तुम्ही पाहू शकता की तळाशी असलेल्या काळ्या रेषा खरंतर गुरुत्वाकर्षण बलाच्या उपस्थितीत भिंत बाजूकडून येणाऱ्या बलाच्या अधीन असल्याने तेथे क्रॅक तयार झाले आहेत आणि हे रिव्हर्स्ड् सायकलिक आहेत म्हणून तुम्ही शून्य स्थानावरून जास्तीत जास्त धनात्मकते कडे जा शुन्यावर परत या मग तुम्ही अनलोड करा आणि नंतर जास्तीत जास्त ऋणात्मकते कडे जा आणि परत या तर हे सायकलिक आहे परंतु रिव्हर्स्ड् सायकलिक धनात्मक आणि ऋणात्मक चक्र आहे आणि म्हणूनच तुम्हाला तळावरील क्रॅक दिसतो आहे दोन्ही बाजूंच्या तळाशी असलेली काळी रेषा टेन्शन टाचेकडील क्रॅकींग दोन्ही टोकांवर रिव्हर्स्ड् सायकलिक लोडिंग सह घडत आहे आणि प्री कॉम्प्रेशन ची पातळी कमी असल्यास ही एक स्लेंडर भिंत आहे हे लक्षात घेतल्यास तुम्हाला क्रॅक होऊ शकेल असा संपूर्ण आडवा छेद देखील मिळू शकेल आणि प्री कॉम्प्रेशन पातळीवर अवलंबून पुन्हा कदाचित तुम्हाला शिअर सरकण्याची अयशस्विता येईल किंवा भिंतीचेच रॉकिंग मिळेल तर हे असे प्रकरण आहे की ज्यायोगे रॉकिंग आणि हिस्टरेटीक वर्तन जे प्रयोगाद्वारे पकडले गेले आहे तुम्हाला भिंतीच्या रचनेचा चक्रीय प्रतिसाद मिळेल आणि मग आम्ही भिंतीवरून घेतलेल्या सर्व चक्रांवर एक वक्र एन्व्हलप पाहतो तर तुम्ही येथे पाहत असलेली दाट काळी रेषा धनात्मक चरणांमध्ये तुम्हाला दिसणारी दाट काळी रेषा आणि ऋणात्मक चरण म्हणजे वक्र एन्व्हलप एकूणच प्रतिसादाचे हे एक एन्व्हलप आहे आणि धनात्मक चक्रीय मध्ये आणि ऋणात्मक चक्रात बल विस्थापन वर्तन प्रतिनिधित्व करतो आणि सामान्यतः आम्ही दोघांपैकी एक किंवा दोघांची सरासरी किंवा धनात्मक वक्र किंवा ऋणात्मक वक्र जे काही स्वतःस प्रतिसादाची परिपूर्ण जास्तीत जास्त असते ते पाहतो तर आपण येथे खरोखर पाहत आहोत की एक भिंत आहे जी रॉकिंग करते अशा हिस्टरेटीक वक्रांमधून तुम्हाला काही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे तुम्ही जे पहात आहात ते बल विरुद्ध विस्थापन आहे तर एन्व्हलप वक्रापासून जास्तीत जास्त विस्थापन विरुद्ध एक प्रकारचे यिल्ड विस्थापन ज्यास परिभाषित केले जाऊ शकते आणि भिंतीचे यिल्ड विस्थापन काय आहे हे निश्चित करणे म्हणजे काहीतरी व्यक्तिनिष्ठ अनुभवजन्य आहे तुम्ही यिल्ड विस्थापन काय आहे हे स्थापित करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या पद्धतीनुसार भिन्न असू शकते प्रबलित काँक्रीट प्रणालीत किंवा स्टील प्रणालीत तुंम्हाला हे स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे मॅसोनरीसारख्या साहित्यात नमते घेण्याची घटना इतकी स्पष्टपणे दिसत नाही आणि म्हणूनच यिल्ड विस्थापनाचा स्वतःचाच अंदाज हा तुम्ही निवडलेल्या पद्धतीनुसार व्यक्तिनिष्ठ बनतो तुम्ही यिल्ड विस्थापनाचा अंदाज लावला असेल तर जास्तीत जास्त विस्थापनाकडे लक्ष द्या की भिंत प्रतिकार करण्यास सक्षम आहे आणि आता जर माझ्याकडे जास्तीत जास्त विस्थापनाचे यिल्ड विस्थापनाशी असणारे गुणोत्तर असेल तर ते मला स्वतःच्या भिंतीची विस्थापनाची तंतूभवन योग्यता देते तर वक्रतेच्या एन्व्हलप मधून भिंतीतील डीफॉर्मेशन क्षमतेचा अंदाज घेणे शक्य आहे भिंत २ च्या उपलब्ध तंतूभवन योग्यतेच्या परिमाणानुसार तुम्ही प्रत्येक लुप कडे पाहिले तर जे धनात्मक आणि ऋणात्मक मध्ये बल विस्थापन भ्रमण आहे आणि जर तुम्ही एखाद्या भ्रमणाकडे पाहिले तर वक्रा अंतर्गत क्षेत्र एका चक्रात लुप्त होणारी ऊर्जा दर्शवित आहे अर्थातच लवचिक चक्रामध्ये तुमच्याकडे ऊर्जा नष्ट होत नाही आणि जेव्हा तुम्ही भिंती खराब होणे सुरू होतांना पाहता तेव्हा क्रॅकिंग होते आणि तेव्हा ऊर्जा नष्ट होते तर विशेषत लवचिक चक्रांमध्ये एका चक्रात प्रत्येक बल विस्थापन लूपमध्ये बल विस्थापन लुप अंतर्गत क्षेत्रात ऊर्जा नष्ट होते जेव्हा तुम्ही शिअर वर्चस्व असलेल्या यंत्रणेच्या तुलनेत फ्लेक्झरल रॉकिंग यंत्रणा पाहता तेव्हा दोन गोष्टी सामान्यत आढळतात एक म्हणजे भिंतीमध्ये लक्षणीय डीफॉर्मेशन क्षमता उपलब्ध आहे आणि त्या कारणामुळे भिंत राॅकिंग आहे आणि प्री कॉम्प्रेशन पातळी कमी असेल तर ती कठोर रॉकिंग सुरू ठेवू शकते प्री कॉम्प्रेशन पातळी अति जड आणि खूप उच्च आहे त्यानंतर तुंम्हाला संकुचित टो वर फ्लेक्झरल कॉम्प्रेशन अयशस्वी होताना मिळू शकते तर या विशिष्ट यंत्रणेत रॉकिंग च्या वर्तनामुळे डीफॉर्मेशन क्षमता किंवा प्रणालीत उपलब्ध असणारी तंतूभवन योग्यता महत्त्वपूर्ण आहे प्रबलित नसलेल्या प्रणालीसाठी तुम्हाला मिळू शकणारी ही जास्तीत जास्त विस्थापन तंतूभवन योग्यता आहे आणि जर तुम्ही प्रत्यक्षात आलेखाकडे गुणात्मकदृष्ट्या पाहिले तर तुम्ही पाहू शकता की डेल्टा कमाल यिल्ड विस्थापनापेक्षा ३ ते ४ पट आहे ठीक आहे तर तुमचा प्रश्न महत्त्वाच्या प्री कॉम्प्रेशन पातळीच्या बाबतीत होता संकुचित टो कडून क्रशिंगद्वारे फ्लेक्झरल यंत्रणेतील अपयश अपेक्षित आहे होय तर रिव्हर्स सायकलिक परिस्थितीत काय घडेल ते म्हणजे टो पैकी एक टो पैकी एक सायकलच्या सुरुवातीलाच क्रशिंगच्या अपयशापर्यंत जाऊन पोहोचेल आणि ते भिंतीला जास्तीत जास्त विस्थापनापर्यंत घेऊन जाते तर त्याद्वारे आंम्हाला परीक्षा थांबावावी लागेल कारण आम्ही भिंतीमध्ये अपयश पाहिले आहे आणि आम्ही ते परत आणत नाही कारण मग एका दिशेने आधीच क्रश झालेले आहे आणि भिंतीत हरवलेल्या सममितीमुळे ते अस्थिरतेचे कारण बनते म्हणूनच आम्ही दुसऱ्या वर्गात पाहत असलेल्या आकृतीत हे दिसून येते तुम्ही पहाल की निर्णायक अपयश नेहमीच एका टोकाला असते म्हणूनच चाचणीच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी थांबतो तर मी आधी उल्लेख करत होतो की तुम्ही हा आलेख पाहिला तर गुणात्मकपणे तुम्ही असे म्हणू शकता की जास्तीत जास्त विस्थापन ३ ते ४ किंवा यिल्ड विस्थापनपेक्षाही जास्त आहे तर मॅसोनरीच्या ठराविक पद्धतीवर अवलंबून हे प्रमाण भिन्न असू शकते आणि आम्ही त्वरित या नंबरची तपासणी करीत नाही परंतु तुमच्याकडे शिअर यंत्रणेच्या तुलनेत फ्लेक्झरल रॉकिंग यंत्रणा असताना मला असे वाटते की तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की वस्तुतः विस्थापनाची तंतूभवन योग्यता लक्षणीय प्रमाणात जास्त आहे तुम्ही पहात असलेली दुसरी गोष्ट अर्थातच ही आहे आम्ही या हिस्टरेटीक वर्तनाची तुलना इतर कोणत्याही यंत्रणेशी केली नाही इतर कोणत्याही हिस्टरेटीक वक्र विशेषत शिअर यंत्रणेद्वारे वर्चस्व राखते परंतु तुम्ही काय पाहत आहात हिस्टरेसिसच्या या लुप्स् काहीश्या अरुंद आहेत खरंतर अरुंद लुप्स् सुचित करतात की लूप अंतर्गत क्षेत्र लहान होत आहे आणि ऊर्जा नष्ट होते आहे तुम्ही बल विस्थापन वक्रासाठी लुप अंतर्गत क्षेत्र काय आहे याचा अंदाज लावत असल्यास तुम्ही इतर यंत्रणेच्या किंवा तुम्ही भिंत प्रबलित करणार असाल तर यांच्या तुलनेत ते लहान दिसेल तर मुद्दा असा आहे की ते कमी का आहे याचे कारण ऊर्जा अपव्यय कमी आहे की तुम्हाला भिंतीमध्ये टेन्साईल हिल क्रॅक तयार झालेला दिसेल आणि बहुदा ते भिंतीच्या लांबीच्या सुमारे ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते आणि जर कॉंम्प्रेस्ड टो जवळ भिंत क्रश होणार नसेल तर तर भिंत फक्त मागे आणि पुढे रॉकिंग करत असेल भिंतीची ऊर्जा नष्ट होण्याची कोणतीही शक्यता नाही हे तुमच्याकडे आधीपासूनच तयार झालेले एक क्रॅक प्लेन आहे आणि ते चालू आहे त्या क्रॅक प्लेनसह रॉकिंग चालत आहे ऊर्जेचा नाश करण्यासाठी प्रणालीमध्ये यापुढे कोणतीही ईनइलॅस्टीसिटी येणार नाही म्हणूनच प्लेनमधील फ्लेक्झरल यंत्रणेतील हिस्टरेटीक वर्तन सामान्यतः चांगली विकृती क्षमता चांगली तंतुभवन योग्यता परंतु कमी ऊर्जा नष्ट होण्याच्या क्षमतेद्वारे दर्शविली जाते आणि हा विरोधाभास थोडासा आहे कारण जेव्हा तुम्हाला भूकंप प्रतिसाद मिळेल तेव्हा तेव्हा तुंम्हाला चांगला भूकंप प्रतिसाद हवा असेल तुम्हाला चांगली विकृती क्षमता हवी आहे परंतु तुम्हाला चांगला ऊर्जेचा अपव्यय देखील हवा आहे आणि जर तुमची भिंत प्रबलित केलेली नसेल तर ते प्राप्त करणे कठीण आहे एकदा तुम्ही तुमच्या भिंतीला प्रबलित केले की तुम्हाला डीफॉर्मेशनची क्षमता प्राप्त करणे शक्य होईल परंतु चांगला ऊर्जेचा अपव्यय देखील मिळेल म्हणून भूकंप उपाययोजनांमध्ये प्रबलित नसलेली मॅसोनरी खूप अर्थपूर्ण होणार नाही कारण तुम्ही चांगल्या भूकंप प्रतिसादासाठी या दुहेरी आवश्यकता साध्य करू शकणार नाही आता ऊर्जा अपव्यय म्हणजे भुकंपा दरम्यान प्रणालीमधील इनपुट ऊर्जा नष्ट होण्याच्या मार्गाने नष्ट करावी लागते बरोबर एक प्रणाली इनपुट ऊर्जा शोषून घेण्यास आणि इनपुट ऊर्जेला कशामध्ये रूपांतरित करण्यास सक्षम आहे कारण ती ऊर्जा जर एखादी मोठी ऊर्जा संरचनेत इनपुट असेल ती ऊर्जा गमावण्याचा किंवा त्या ऊर्जेला कशाप्रकारे रूपांतरित करण्याचा मार्ग शोधावा लागेल जर तुमच्याकडे अशी भिंत आहे जी ईनइलॅस्टीसिटीकली विकृत करण्यास सक्षम आहे परंतु यशस्वी होत नाही कुठल्याही अपयशाच्या यंत्रनेपर्यंत पोहोचत नाही तर ती एक यशस्वी प्रणाली आहे कारण तुम्ही ऊर्जा नष्ट करण्यास आणि अद्याप स्थिर राहण्यास सक्षम आहात विद्यार्थी तंतुभवन योग्यता बरोबर सर ती तंतुभवन योग्यता आहे ते म्हणजे तंतुभवन योग्यता तर तुमच्याकडे डीफॉर्मेशन क्षमता आहे परंतु केवळ डीफॉर्मेशन क्षमता पुरेशी नाही कारण प्रणालीमध्ये इनपुट ऊर्जा आहे आणि तुम्ही ऊर्जा नष्ट करण्यास सक्षम होणे आवश्यक आहे की जी भूकंप ऊर्जा आहे जी भूमीतून प्रणालीमध्ये येत आहे आता रॉकिंग चांगले आहे परंतु जर तुम्ही रॉकिंगच्या हिस्टरेटीक वक्राकडे पाहिले तर हे सामान्यतः पातळ वक्र असते तुम्ही फक्त रॉकिंग मुळेच ऊर्जेचा अपव्यय करण्यास सक्षम नाही तुम्ही विस्थापन क्षमतेचे चांगले विस्थापन वर्तन प्राप्त करण्यास सक्षम आहात परंतु तुम्ही ऊर्जा नष्ट करण्यास सक्षम नाही तुम्हाला दोन होकार मिळवणे आवश्यक आहे तर आपण शिअर डीफॉर्मेशनच्या वर्तनाचे परीक्षण करतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवू आणि परत येऊ या चला प्लेनमधील शिअर यंत्रणा आणि प्लेनमधील दिशेने आमच्यासाठी स्वारस्य असलेल्या प्लेनमधील शिअर यंत्रणेकडे जाऊया तेथे दोन मुख्य शिअर अपयशी मोड आहेत जे स्वतंत्र शिअर अयशस्वी मोड म्हणून ओळखले जाऊ शकतात तथापि आयुष्य इतके सरळ सोपे नाही आपल्याकडे अपयश मोडचे संयोग असू शकतात आणि ही एक समस्या आहे कारण प्रत्येक यंत्रणेकडून सर्व बाजूंकडून संपूर्णपणे उपायांचे स्वरूप मिळवणे कठीण करणे सुरु करु शकते जेव्हा तुम्ही मोड एकत्र करतात तेव्हा या अभिव्यक्तीसह कार्य करणे एक समस्या बनते तथापि हा एक चांगला आरंभ बिंदू आहे तर दोन शिअर अपयशी मोड म्हणजे कर्णातील क्रॅकिंग मोड मान मुल्लरच्या निकषात आम्ही हे तपासले आहे जे विटेच्या मध्यभागी असलेल्या टेन्शन क्रॅक्स् कर्णातील टेन्शनचे क्रॅक तयार करते जेव्हा मुख्य टेन्शन युनिटच्या ताण तणावाच्या समर्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या आधारावर आम्ही एक सूत्रीकरण वापरतो जेव्हा मॅसोनरीच्या तणावपूर्ण सामर्थ्यावर मुख्य टेन्शन पोहोचते तेव्हा कर्णातील क्रॅकिंग होत असलेल्या समान पद्धतीवर अवलंबून आहे तुमची शिअर अपयशी होण्याची ही पहिली यंत्रणा आहे शिअरचे अपयश होण्याची दुसरी यंत्रणा ही आहे की जी आम्ही यापूर्वी पाहिली आहे तळाच्या सांध्यांवर शिअरचे सरकणे अशाप्रकारे कोणत्या मार्गाने उद्भवणे अपेक्षित आहे तेथे एक गंभीर तळाचा सांधा असेल आणि सामान्यता आम्ही तळाच्या सांध्याकडे पाहत आहोत ज्यामध्ये जास्तीत जास्त प्री कॉम्प्रेशन स्तर आहे सामान्यतः जेथे जास्तीत जास्त मागणी देखील येत आहे आणि म्हणूनच हे प्रथम तळ सांध्यांची स्तर पातळी किंवा दुसरी तळ सांध्यांची स्तर पातळी किंवा अशाच इतर असू शकतात तर शिअर सरकणे हा दुसरा निकष आहे आता हा निकष म्हणजे तुम्ही काय कराल हे अपयश मोड तुम्ही मान मुल्लरच्या निकषात इथे जोडले असेल की जेथे आम्हाला मॉर्टरच्या सांध्यांचे अपयश मिळते आमच्याकडे मोहर कुलोंबच्या निकषांवर आधारित सूत्रीकरण होते जेथे मॉर्टरच्या सांध्यांच्या अपयशी ठरण्याच्या पद्धतींपैकी एक होती खरंतर आम्ही पाहिलेला पहिला अयशस्वी मोड म्हणजे मोहर कुलोंब निकष टाऊ बरोबर कोहेजन अधिक म्यु गुणिले सिग्मा शिअरच्या सरकण्याचा निकष त्या त्या आधाराच्या संदर्भात परिभाषित केला जाऊ शकतो म्हणूनच हे दोन अपयशाचे मोड जे मी म्हटले की मिश्रीत मोड शक्य आहेत आणि तुम्हाला साहित्याचा मुख्य भाग दिसेल जो क्षमता आणि अपयश यंत्रणा कशी मिळवायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे मोडचे संयोजन असल्यास तुमच्याकडे सामान्यत मोडचे संयोजन आहे याचा अर्थ बाजूकडून येणाऱ्या बलाचे विस्थापन सुरुवातीपासूनच असे नाही भिंतीचे बल विस्थापनाचे वर्तन ते नेहमीच शिअरचे सरकते वर्चस्व असलेले किंवा कर्णातील क्रॅकिंगचे वर्चस्व असणारे किंवा फ्लेक्झरल वर्चस्व असणारे असते हे एका पासून सुरू होऊ शकते तुम्हाला टेन्साईल हिल क्रॅकिंग मिळू शकते आडव्या छेदातील क्षेत्र कमी होत जाते कारण गंभीर भागाचे क्रॅकींगमुळे आणि मग अक्षीय स्ट्रेसच्या पातळीवर अवलंबून तुम्ही भिंतीच्या वर्तणुकीत बदल देखील पाहू शकता तर हे तुम्हाला मिश्रित पद्धतींनी मिळण्याची शक्यता आहे तथापि कर्णातील टेन्शन अयशस्वी झाल्यास पुन्हा तुमच्याकडे दोन यंत्रणा असू शकतात जर क्रॅक खरंच दगड विभाजित करत असेल विटांचे विभाजन करत असेल तर तुमच्याकडे रेषीय क्रॅक असू शकतात आणि मग तुमच्याकडे असा क्रॅक आहे की ज्यामुळे दगड विभाजित होत नाही परंतु प्रत्यक्षात सांध्यांचा पाठलाग करत आहे तुम्हाला पायर्यांचे अपयश मिळेल आणि येथे महत्त्वाचा निकष म्हणजे तळाच्या सांध्यांचे सामर्थ्य विरुद्ध टेन्शनचे स्वतःचेच युनिट सामर्थ्य तर कर्णातील क्रॅकिंगच्या यंत्रणेचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत हा विचार करणे आवश्यक आहे तर मान मुल्लरच्या सिद्धांताचा विस्तार करणे आणि नंतर या बल परीणामांच्या संदर्भात त्याचा वापर करणे दोन शिअर अपयशाच्या मोडसाठी परिभाषित करणे आणि सर्व बाजूंनी एकत्र येणाऱ्या स्वरूपाला अभिव्यक्ती करण्याचे निकष हे मुख्य स्ट्रेस निकष आहेत जिथे आम्ही असे म्हणत आहोत की कमाल मुख्य टेन्शन जेव्हा तो मॅसोनरीच्या तणावपूर्ण सामर्थ्याच्या जवळ येतो तेव्हा तुंम्हाला कर्णातील क्रॅक मिळतात आणि इतर अपयशाचा निकष मोहर कुलोंब निकषावर अवलंबून आहे ज्यात मॅसोनरीच्या भिंतीमध्ये उद्भवणाऱ्या सांध्यांच्या सरकण्याचे स्पष्टीकरण दिले जाते तर आम्ही या दोन निकषांच्या आधारे सूत्रीकरणाची तपासणी करू प्रथम एक जास्तीत जास्त टेन्साईल स्ट्रेस निकष येथे तुम्ही शिअर आणि कॉम्प्रेशन दोन्हींच्या अधीन असलेल्या मॅसोनरी पॅनलवर नजर टाकल्यास हे दर्शविले गेले आहे की जेव्हा कर्णातील क्रॅक तयार होतात तेव्हा पॅनल शिअर सामर्थ्य गाठतो आणि कर्णातील क्रॅक सामान्यतः मध्यभागापासून तयार होतात आणि पुन्हा मी मान मुल्लरच्या निकषाचा संदर्भ देतो जेथे ते मध्यभागी असणाऱ्या विट युनीट मधील टेन्शन क्रॅक कडे पाहत होते आणि सांध्यांजवळील परिभाषीत शिअर स्ट्रेस बदलणे सक्षम होण्यासाठी आपल्याला विटेचे परिमाण विट युनिटच्या मध्यभागातील शिअर स्ट्रेस पर्यंत लक्षात घेतले पाहिजे तर अशाच प्रकारे येथे सामान्यतः या अपयशी यंत्रणेच्या पॅनलच्या मध्यभागी कर्णातील क्रॅकची सुरुवात दिसते आणि कर्णातील टेन्शन क्रॅक आहेत हे शिअरमुळे उद्भवणारे तणाव आहेत ज्याचा अर्थ असा आहे की आम्ही या प्रकारच्या अयशस्वी यंत्रणेला पार करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाजूकडील बलाचा अंदाज घेण्यासाठी एक मुख्य तणाव निकष वापरू शकतो तर आम्ही शिअर स्ट्रेसच्या एकत्रीकरणाच्या विकसित होण्याविषयी बोलत आहोत कारण नॉर्मल स्ट्रेसच्या सरासरी नॉर्मल स्ट्रेसच्या उपस्थित बाजूकडून येणाऱ्या बलामुळे भिंत σz आणि τxz मधील नॉर्मल स्ट्रेस ज्यामुळे आपण xz प्लेन बद्दल बोलत आहोत असे गृहीत धरले जाते या विशिष्ट निकषातील गृहीतक असे आहेत की शिअर अयशस्वी होत आहे जेव्हा प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस मसोनरीच्या सामर्थ्याच्या मूल्यांपर्यंत पोहोचते तेव्हा आता पुन्हा मान मुल्लरच्या निकषांच्या संदर्भात मान मुल्लर निकषाप्रमाणे आम्ही विट युनिटच्या टेन्साईल स्ट्रेंथ बद्दल बोलत होतो परंतु येथे आंम्हाला मॅसोनरीच्या टेन्साईल स्ट्रेंथ मध्ये रस आहे बरोबर आता यासंदर्भात संबंधित असलेल्या मॅसोनरीची टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे आम्ही अशा मूल्यांबद्दल बोलत आहोत जे कर्णातील कॉम्प्रेशन चाचणी सारख्या चाचणीसह स्थापित केले जाऊ शकते कर्णातील कॉम्प्रेशन चाचणी मॅसोनरीच्या शिअर स्ट्रेंथचा अंदाज लावण्यासाठी वापरली गेली परंतु त्या संदर्भात मी नमूद करीत होतो की तुम्ही कर्णातील कॉम्प्रेशन चाचणीद्वारे अनुमानित केलेले सामर्थ्य ftu देखील मॅसोनरीच्या पारंपारिक किंवा संदर्भीय टेन्साईल सामर्थ्य म्हणून संबोधले जाते बरोबर तर हे मूल्य आहे आम्ही ज्या मॅसोनरीवर बोलणार आहोत त्यापासून बनवलेल्या टेन्साईल स्ट्रेंथचा अंदाज कारण अपयश हेच मुख्य टेन्शन मध्ये आहे तर यासह यासंदर्भात तुम्ही मोहर सर्कलचे परीक्षण केल्यास भिंतीतील स्ट्रेसच्या स्थितीत τxz विरुद्ध σz शिअर स्ट्रेस मध्ये τxz आणि नॉर्मल स्ट्रेस σz आपल्याला प्रिन्सिपल स्ट्रेसेस σc आणि σt प्रिन्सिपल कॉम्प्रेशन प्रिन्सिपल टेन्शन देतात σt चा हा अंदाज आपल्यासाठी मॅसोनरीच्या टेंन्साईल स्ट्रेन्थच्या बरोबरीने असणे आवश्यक आहे आणि आमच्याकडे एक निकष आहे तर येथे प्रिन्सिपल टेंन्साईल स्ट्रेस स्वतःच येथे σt मोहर सर्कल मधील प्रिन्सिपल टेन्शन आहे तुम्ही σt चे स्वतःचेच वास्तविक मूल्य किती आहे याचा अंदाज लावू शकता जेव्हा शिअर स्ट्रेसची मूल्यं माहीत असतील आणि भिंतीवर कार्य करणाऱ्या सरासरी नॉर्मल स्ट्रेसचे मूल्य माहीत असतील हे नंतर ftu शी सारखे केले जाते जी मॅसोनरीची टेंन्साईल स्ट्रेन्थ आहे मॅसोनरीची स्वतःचीच जुळणी तर आपण वापरत असलेला हा निकष आहे आता नक्कीच मागील अभिव्यक्ती स्ट्रेसेसच्या बाबतीत परिभाषित केली गेली होती परंतु आम्ही बलाच्या परिणामी बाबतीत हे करण्यास सक्षम असण्याबद्दल बोलत आहोत आणि म्हणूनच आता आपणास स्ट्रेसच्या अवस्थेतून बळकटी देणाऱ्याकडे विशेषत भिंतीची अंतिमतः बाजूकडून येणाऱ्या बलाची क्षमता काय आहे हे परिभाषित करण्यासाठी स्थानांतरित करण्याची आवश्यकता आहे जर कर्णातील टेन्शन निकषात ते अयशस्वी झाले तर तर हा क्रॅक पॅनलच्या मध्यभागी उद्भवल्यामुळे पॅनलच्या मध्यभागी परिभाषित स्ट्रेसेसच्या पाहण्यामध्ये आम्हाला रस आहे पॅनलमधील नॉर्मल स्ट्रेस N सुपरईम्पोज्ड् भार असून आडव्या छेदाचे क्षेत्र l गुणिले t आणि शिअर स्ट्रेसने विभाजित आहे आता शिअर स्ट्रेसवर परिणाम होणार आहे तुंम्हाला माहीत आहे की उंचीच्या बाजूने कोणत्याही आडव्या छेदामध्ये शिअर स्ट्रेसचे वितरण एकसारखे नसते हे महत्तमतेवर पोहोचते जर तुम्ही बीम मध्ये आयताकृती आडवा छेद घेतला ज्यास स्वतः अनुलंब शिअर लावलेला आहे तुंम्हाला तटस्थ अक्षावर असणारा परमोच्च शिअर स्ट्रेस परवलयातील वितरणासह मिळेल तर शिअर स्ट्रेसचे वितरण एकसारखे होत नाही तर सरासरी स्ट्रेससह कार्य करणे अवघड आहे कारण सरासरी शिअर स्ट्रेस तुम्हाला ते मूल्य देऊ शकणार नाही जे क्रॅकिंग होणाऱ्या मूल्यांच्या जवळचे आहे तर भिंतीच्या प्रसर गुणोत्तराने याचा लक्षणीय परिणाम होतो तर आम्ही एखाद्या घटकांद्वारे दुरुस्त केलेल्या शिअर स्ट्रेसचा अंदाज लावतो जे प्रत्यक्षात भिंतीच्या प्रसर गुणोत्तराचे प्रमाण काय आहे हे विचारात घेतो भिंतीच्या प्रसर गुणोत्तराची भूमीका काय आहे म्हणूनच शिअर स्ट्रेस प्रमाणेच सरासरी नॉर्मल स्ट्रेस स्वीकारला जातो तेव्हा आम्ही भिंतीच्या प्रसर गुणोत्तरावर आधारित सुधारणा करतो आणि तुम्हाला माहित आहे की एखाद्या भिंतीवर प्रसर गुणोत्तरांची भूमिका साकारत आहे ज्यामध्ये फ्लेक्झरल यंत्रणेचे वर्चस्व असणार आहे की शिअर यंत्रणेद्वारे त्याचे वर्चस्व असणार आहे की नाही तर येथे τ0 सरासरी शिअर स्ट्रेस आहे आणि तुम्ही पाहिले की सरासरी शिअर स्ट्रेस काही नाही परंतु Hlt आहे तर ते तुंम्हाला सरासरी शिअर स्ट्रेस देणार आहे परंतु आम्ही हे प्रसर गुणोत्तर वापरतो तेथे सरासरी शिअर स्ट्रेस पासून विचलन मिळते की ज्याचा जास्तीत जास्त शिअर स्ट्रेस काय आहे याचा अंदाज लावण्यासाठी होतो आम्ही आम्ही या स्थिर संज्ञा b च्या स्वरूपात प्रसर गुणोत्तर आणत आहोत आणि मी हे एका क्षणात स्पष्ट करतो तर मागील अभिव्यक्तीकडे परत जा आता τxz2 जी तेथे वर्गमुळाच्या दुसर्या भागामध्ये होती जी bτ सह बदलली आहे आता हा घटक भिंतीच्या प्रसर गुणोत्तरावर अवलंबून आहे H ही भिंतीची उंची आहे आणि l भिंतीची लांबी आहे आणि असे दिसून आले आहे की या कशा असाव्यात याचे विश्लेषणात्मक स्वरूप मिळवणे शक्य नाही आणि या विषयावर काम करणाऱ्या संशोधकांनी अनुभवात्मक अभिव्यक्तींचा प्रस्ताव दिला आहे जे काळजी घेण्याऐवजी भूमितीच्या शिअर स्ट्रेसच्या अवस्थेवरील परिणामांवरच विफलतेची काळजी घेतात तर १९८४ मध्ये विकसित झालेल्या या निकषाकडे आपण पाहत आहोत जेथे b चे मूल्य १ ते १ ५ दरम्यान असते जेव्हा तुम्ही स्लेंडर भिंती पाहतात की ज्यांचे प्रसर गुणोत्तर १ ५ पेक्षा अधिक आहे तेव्हा तुम्ही १ ५ मूल्य घेतात तर b चे महत्तम मूल्य १ ५ असेल जेव्हा तुम्ही स्क्वॅट च्या भिंती पहात आहात जेथे h छेद l १ पेक्षा कमी आहे अशी भिंत उंच असण्यापेक्षा भिंत लांब आहे ही स्क्वॅट भिंत आहे तुम्ही b चे मूल्य १ पर्यंत मर्यादित करा तर b १ ते १ ५ पर्यंत बदलते आणि १ ते १ ५ श्रेणीत मला म्हणायचे आहे की १ ते १ ५ पर्यंतच्या श्रेणीत आहे h छेद l चे मूल्य b म्हणूनच घेतले जाईल तर b १ ते १ ५ श्रेणीत ते थेट h छेद l च्या किंमतींवर अवलंबून असेल तर या अभिव्यक्तीसह या मूल्यांसह तुम्ही b साठी भिंतीच्या प्रसर गुणोत्तराच्या आधारे अवलंब करू शकता तुमच्याकडे τ ही संज्ञा बऱ्याच वेळेला वर्गमुळात असेल आणि तुम्ही सरासरी स्ट्रेस वापरू शकता या अभिव्यक्तीमध्ये सरासरी नॉर्मल स्ट्रेस चे मूल्य आणि सरासरी शिअर स्ट्रेसचे मूल्य आणि H च्या दृष्टीने अभिव्यक्ती लिहा जे आपल्याला आवश्यक आहे टो क्रशिंगद्वारे शासित झालेल्या अपयशासाठी संचालन करण्याच्या पहिल्या अभिव्यक्तीमध्ये आमच्याकडे अंतिम मोमेंटच्या दृष्टीने अभिव्यक्ती होती परंतु भिंतीची उंची जाणून घेतल्यास तुम्ही अंदाज करू शकता की अंतिम मोमेंटशी संबंधित बाजूने येणारे बल कोणते आहे या अभिव्यक्ती मध्ये आम्ही पुन्हा H च्या मध्ये अभिव्यक्ती आणतो आणि म्हणूनच तुम्ही H च्या दृष्टीने अंतिम अभिव्यक्ती लिहू शकता वर्गमूळातील अभिव्यक्ती सुलभ करतो संपूर्ण अभिव्यक्ती

तर तुंम्हाला सरासरी अक्षीय स्ट्रेस माहीत आहे तुंम्हाला भिंतीच्या आडव्या छेदाचे क्षेत्र माहीत आहे तुम्हाला मॅसोनरीची टेन्साईल स्ट्रेन्थ माहित आहे आणि तुमच्याकडे भिंतीच्या h छेद l च्या प्रसर गुणोत्तरावर आधारित एक अंदाज आहे आणि कर्णातील टेन्शन क्रॅकिंग यंत्रणा अपेक्षित ठेवून बाजूकडील बलाचे मूल्य किती आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता ठीक आहे तर ती दुसरी यंत्रणा आहे तर या प्रकरणात आमच्याकडे फ्लेक्झरल यंत्रणेसाठी असलेल्या चर्चेत हिस्टरेटीक वर्तन मिळते चला ते वाढवू आणि शिअर यंत्रणेत काय होते ते पाहू आम्ही सामान्यतः दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहतो ही पुन्हा एक चाचणी आहे जी आमच्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांपैकी एकाने घेतली होती भिंत ब्लॉकपासून बनवली गेली होती ते काँक्रीट ल्बाॅक्स् होते तर तुम्ही भिंतीमध्ये शिअरच्या अपयशाची यंत्रणा करू शकता परंतु तुम्ही पाहत असलेल्या दोन गोष्टी अशा की प्रथम डीफॉर्मेशन क्षमता भिंती पेक्षा लक्षणीय कमी आहे जी फ्लेक्झरल रॉकिंग द्वारे नियंत्रित केली जाते तर डीफॉर्मेशन क्षमता तुम्हाला कुठला शिअर मिळतो की ज्यामुळे ठिसूळ प्रतिसाद मिळणार आहे हे काही प्रमाणात सत्य आहे तुम्हास विस्थापन क्षमतेच्या जवळजवळ अर्धा भाग किंवा तुमच्या फ्लेक्झरल रॉकिंग यंत्रणा शासित असलेल्या एका भिंतीसह मिळणारी तंतूभवन योग्यता मिळेल तो पहिला मुद्दा आहे दुसरा पैलू म्हणजे तुम्हाला ऊर्जेचा अपव्यय प्राप्त होतो की जे तुम्हाला मिळणाऱ्या फ्लेक्झरल रॉकिंग पेक्षा जास्त असते आता जर ती एक प्रबलित नसणारी भिंत असेल तुमच्याकडे एक सिग्नल क्रॅक असणार आहे जो प्रसारित करतो आणि त्या पृष्ठभागावर बनतो ज्यावर स्लायडिंग होणार आहे आणि मर्यादित ऊर्जेचा नाश करू शकतो प्रबलीकरणासह तुमच्याकडे एकापेक्षा अधिक क्रॅक असू शकतात एकापेक्षा जास्त शिअर क्रॅक्स् ज्यामुळे अधिक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते म्हणूनच तुम्हाला ज्या बिंदूची नोंद घेण्याची आवश्यकता आहे ते प्लेन मधील फ्लेक्झरल रॉकिंग यंत्रणेच्या बाबतीत आहे शिअरचे वर्चस्व असलेल्या यंत्रणेसाठी विस्थापनाची क्षमता कमी आहे जवळ जवळ दीड तुम्हाला मिळते आणि ऊर्जेचा अपव्यय हा तुलनेने प्लेन मधील वर्तनाच्या कठोर रॉकिंग यंत्रणे पेक्षा जास्त आहे वर्तन म्हणूनच या विशिष्ट बाबतीत ठिसूळ आहे ठीक आहे चला आपण तिसरा निकष तपासूया मी म्हंटल्या प्रमाणे तिसरा निकष म्हणजे सांध्यातील अपयशाचा विस्तार मॉर्टरच्या सांध्यांच्या अपयशाचा निकष ज्याची आम्ही मान मुल्लर अभिव्यक्तीच्या संचाच्या अंतर्गत तपासणी केली म्हणून आम्ही पुन्हा नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेसचे सरासरी स्ट्रेस म्हणून परीक्षण करीत आहोत परंतु जोपर्यंत या निकषाचा संबंध आहे तोपर्यंत हे महत्त्वाचे आहे आंम्हाला भिंतीच्या फक्त कॉम्प्रेस्ड् झोन मधून येणारे शिअर सामर्थ्य तपासले पाहिजे ज्याचा अर्थ भिंतीचा भाग आधीच क्रॅक झाला आहे आणि ते कदाचित टेन्साईल हिल क्रॅकिंग असू शकते बरोबर आम्ही मिश्र मोड विषयी बोलत होतो तर अगदी सुरुवातीपासूनच असे नाही की तुम्हाला भिंतीमध्ये शिअर स्लायडिंग घडून येईल भूमिती दिली आणि स्ट्रेसची अक्षीय स्ट्रेस पातळी दिली तुमच्याकडे एक शासित यंत्रणा असावी अशी शक्यता नाही तर आपण असे म्हणू या की तुमच्याकडे भिंत आहे की जी बाजू कडून येणाऱ्या बलाच्या आणि अक्षीय बलाच्या अधीन आहे आणि मी जसे काल सांगितले आहे टेन्साईल हिल क्रॅकिंग हा एक सेवा योग्यता निकष आहे ही अंतिम परिस्थिती नाही तर भिंतीवर किती अक्षीय स्ट्रेस आहे यावर अवलंबून टेन्साईल हील क्रॅकिंग होऊ शकते एकदा ते घडल्यानंतर बाजूकडील बल आणि गुरुत्व बल समतोल करण्यासाठी उपलब्ध असलेल्या भिंतीची कॉम्प्रेस्ड् लांबी कमी केली जाते यावरच तुम्हाला शिअरची क्षमता मोजावी लागेल तुम्ही कुलोंब प्रकारचा निकष विचारात घेतल्यास बरोबर आणि आधीच्या परिस्थितीत जिथे आम्ही कर्णातील टेन्शनच्या अपयशाकडे पाहत होतो पॅनलच्या मधोमध पॅनलच्या मध्य उंचीवर गणना केली जात होती आमच्याकडे पॅनलच्या मध्यभागी हिल क्रॅकिंग नाही पॅनच्या तळाशी हिल क्रॅकिंग आहे तर हा निकष आहे जिथे तुम्हाला अंदाजातील कॉम्प्रेस्ड् झोन ची लांबी किती आहे याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि तिचे महत्त्व प्रतिबिंबित करण्यासाठी मी फक्त ते कोड दर्शवितो जेव्हा ते शिअर क्षमतेचा अंदाज घेण्याकडे लक्ष देतात तेव्हा नेहमीच टेन्शन झोन कडे दुर्लक्ष करण्याचे कार्य करतात आणि भिंतीच्या शिअर सामर्थ्याचा अंदाज लावण्यासाठी केवळ कॉम्प्रेस्ड् झोन ठेवतात म्हणून मी त्यापैकी एक दोघांची तपासणी करीत आहे युरोकोड स्वरूप अर्थातच कोडच्या संदर्भात डिझाईनच्या दृष्टीने भिन्न दृष्टिकोनावर आधारित आहे युरोकोडमध्ये एक प्रबलीत नसलेली बलाच्या मॅसोनरीच्या शिअर सामर्थ्याचे क्षेत्राच्या प्रत्येक युनिट क्षेत्र शिअर सामर्थ्य म्हणून अंदाज आहे fvk वापरल्या जाणाऱ्या मॅसोनरीच्या शिअर सामर्थ्यासाठीची संकेत लिपी आहे की जिला भिंतीच्या कॉम्प्रेस्ड् लांबीच्या अंदाजाने गुणाकार केला आहे तर एखाद्या भिंतीवर क्रॅक जाऊ लागले आहेत की नाही हे तपासण्यासाठी बाजूकडून येणारे बल आणि गुरुत्व बल यांचे संयोजनाने क्रॅक होऊ शकतो की नाही याचा अंदाज तुम्हाला आवश्यक असेल आणि ईकसेंट्रीसिटी काय आहे आणि मग भिंतीची स्वतःचीच कॉम्प्रेस्ड् लांबी किती कमी कराल मी फक्त हे ध्वजांकित करीत आहे कारण आपण या समीकरणाचा वापर कुलोंब प्रकारच्या अपयशाच्या निकषानुसार सामर्थ्याचा अंदाज लावण्यासाठी केला आहे म्हणून कोड या विशिष्ट प्रकरणात शिअर सामर्थ्य देतो की जे मॅसोनरीचे वैशिष्ट्यपूर्ण शिअर सामर्थ्य असून प्रत्येक युनिट क्षेत्रातील शिअर सामर्थ्य गुणिले कॉम्प्रेस्ड् झोन ची लांबी गुणिले जाडी जे कॉम्प्रेस्ड् झोनचे स्वतःचेच क्षेत्र आहे शिअर सामर्थ्य स्वतः केवळ मॅसोनरीचे शिअर सामर्थ्य स्वतः प्रत्यक्षात काहीही अनुसरत नाही परंतु आम्ही ज्या मोहर कुलोंब निकषाविषयी बोलत आहोत अगदी पूर्वी तर हे खरोखर शिअर सामर्थ्याचे स्वरूप आहे τ c μσ तर हे आपण प्रत्यक्षात पाहिले आहे की टाऊ बरोबर C अधिक म्यू गुणिले सिग्मा याचा अर्थ fvk0 नॉट खरोखर सांध्यांचे शिअर सामर्थ्य आहे जेव्हा अक्षीय कॉम्प्रेशन नसते काहीच नसते परंतु एकत्रीकरन हे स्वतःच बंधन आहे तर fvk0 ला बंधने आहेत fvk0 हे C शिवाय काहीही नाही आणि नंतर घर्षणातील योगदान प्री कॉम्प्रेशन च्या पातळीवर अवलंबून असते तर σd हे कॉम्प्रेस्ड् केलेल्या क्षेत्रावरील सरासरी नॉर्मल स्ट्रेस आहे आता जर कॉम्प्रेस्ड् क्षेत्र एकूण लांबी पेक्षा कमी असेल तर स्ट्रेस वाढू शकतो नॉर्मल स्ट्रेस वाढू शकतो म्हणून हे कॉम्प्रेस्ड् केलेल्या क्षेत्रावर परिभाषित केले गेले आहे आणि ० ४ असे मूल्य आहे जे सामान्यतः मॅसोनरीच्या घर्षण गुणांकासाठी कोड वापरतात हे वास्तविकतेत उच्च असू शकते परंतु ० ४ असे मूल्य आहे ज्याचा उपयोग स्वतः मॅसोनरीच्या वैशिष्ट्यपूर्ण शिअर सामर्थ्याच्या परिभाषेत केला जातो नक्कीच जेव्हा तुम्हाला साहित्याच्या प्रतियुनिट क्षेत्रावरील शिअर सामर्थ्य जास्त मिळू शकते तेव्हा कोड देखील या मुल्याला मर्यादा घालतात परंतु हे विशिष्ट मूल्य मर्यादित करण्याची मानक पद्धत आहे आणि असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे हे मर्यादित होऊ शकते काही कोड अनुभवजन्य असतात काही कोड युनिटच्या कॉम्प्रेसिव सामर्थ्याला टेन्साईल सामर्थ्याशी जोडतात या विशिष्ट प्रकरणात तुम्ही पाहू शकता की ते विट युनिटच्या कॉम्प्रेसिव सामर्थ्यापेक्षा ० ०६५ पट जास्त आहे ही काही माहिती आहे जी आम्ही येथे चित्र पूर्ण करू आय एस कोड कोड काय करतो लक्षात ठेवा आम्ही अनुज्ञेय स्ट्रेसवर काम करीत आहोत जोपर्यंत १९०५ चा संबंध आहे तर आय एस कोड अनुज्ञेय स्ट्रेस परिभाषित करतो अनुज्ञेय स्ट्रेस ज्याची रचना तुम्ही स्वतः संरचनेमध्ये भार एकत्र केल्यामुळे शिअर स्ट्रेस पातळीशी तुलना करू शकता आणि या विशिष्ट प्रकरणात कोड 0 1 fd6 चे मूल्य वापरतो या प्रकरणात आणि पुन्हा तुमच्याकडे परवानगी असलेल्या शिअर स्ट्रेसचे मर्यादित मूल्य आहे परंतु येथे fd मृत भारांमुळे fd चे मूल्य कॉम्प्रेसिव स्ट्रेस आहे आणि हे केवळ कॉम्प्रेस्ड् क्षेत्रावर मोजावे लागेल म्हणजे आम्ही टेन्शन असलेल्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत आहोत आणि जर तुम्ही वास्तविकपणे पुन्हा मोहर कुलोंब निकषातून येत असलेल्या अभिव्यक्तीचे स्वरूप पाहिले तर fs τ आहे ० १ हे कोहेजन आहे तर कोड खरोखर तिथे एक नंबर देत आहे आणि म्हणू शकतो की आपण हे करू शकतो आम्ही अनुज्ञेय स्ट्रेस पद्धतीमध्ये उपलब्ध असलेल्या कोहेजन म्हणून जवळजवळ ० १ MPa पर्यंतच्या बॉंड सामर्थ्याची अपेक्षा करू शकतो आणि fd छेद ६ हा μσ घटक आहे म्हणजे अनुमानित घर्षण गुणांक अंदाजे एकात सहावा किंवा ० १६७ आहे की जो अनुज्ञेय शिअर स्ट्रेसच्या अंदाजे उपलब्ध घर्षण गुणांक आहे तर हे प्रमाणित आहे मोहर कुलोंब प्रकार निकष हा एक मानक दृष्टीकोन आहे जो जगभरातील भिन्न कोडमध्ये शिअर सामर्थ्याच्या अंदाजासाठी वापरला जातो तर स्वतः सूत्रीकरणाबद्दल थोडेसे आम्ही कॉम्प्रेस्ड् लांबीचा अंदाज लावण्यास सक्षम असणे आवश्यक आहे जी गंभीर आहे आणि नंतर आम्ही त्याच पद्धतीचा अवलंब केला आहे जो आधी आम्ही एकत्रित घट आणि सांध्या जवळचा एकत्रित घर्षण गुणांक मान मुल्लर निकषासाठी वापरला होता तर आम्ही त्या भिंतीकडे पाहत आहोत जिथे कॉम्प्रेस्ड् केलेली लांबी lc १ पेक्षा कमी आहे आणि स्ट्रेसेस च्या रेषीय वितरणावर आधारित आम्ही असे मानत नाही की स्ट्रेसेसचे वितरण अ रेखीय होऊ लागते कारण अपयश सरकत्या शिअर मुळे होत आहे आणि फ्लेक्झरल कॉम्प्रेशन मुळे कॉम्प्रेस्ड् टो जवळ प्लास्टीफिकेशन आहे अशा स्थितीत आपण नाही आणि म्हणूनच त्रिकोणी वितरण म्हणून कॉम्प्रेसिव स्ट्रेसेसचे वितरण ही येथे एक वैध धारणा आहे तर अक्षीय बलावर आधारित ईकसेंट्रीसिटी e आणि कॉम्प्रेस्ड् लांबीच्या अंदाजाच्या आधारे आम्ही शास्त्रीय परिस्थितींच्या आधारावर अभिव्यक्ती वापरतो ज्यासाठी क्रॅकिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे जर e6 हे भिंतीच्या स्वतःच्याच लांबीच्या सहाव्या भागापेक्षा जास्त असेल तर त्रिकोणी वितरणाच्या आधारे भूमितीच्या स्वतःच्याच आधारे e किंवा कॉम्प्रेस्ड् लांबीचा अंदाज करणे शक्य आहे आम्ही आहोत लक्षात ठेवा तुम्ही अक्षीय बल म्हणून मोमेंट चा केलेला अंदाज गुणिले ईकसेंट्रीसिटी N गुणिले e की जे आम्ही पूर्वी पाहिले आहे तर मोमेंट N गुणिले e असून जी तुम्हाला आणणे आवश्यक आहे तर कॉम्प्रेस्ड लांबी ही स्वतः संपूर्ण लांबीपेक्षा काही β पट आहे आणि कॉम्प्रेस्ड् झोनच्या लांबी साठी आपल्याकडे अभिव्यक्ती आहे ज्या प्रमाणात आपण लांबीचा गुणाकार करणे आवश्यक आहे त्याचा भाग ज्याने आपण l2 - e2 लिहिले आहे आणि मग तुम्ही पहाल की मी बोलल्याप्रमाणे ईकसेंट्रीसिटी e व्यक्त केली जाऊ शकते मोमेंट N गुणिले e म्हणून लिहिली आहे अशाप्रकारे e साठी M छेद N गुणिले समीकरण म्हणून अभिव्यक्तीत आणणे आम्ही अभिव्यक्ती प्राप्त करण्यास सक्षम आहोत जी आता भिंतीच्या प्रसर गुणोत्तरावर अवलंबून आहे तर भिंतीचे शिअर स्पॅन येथे आणले आहे येथे αv काही नसुन परंतू तो भिंतीवरील स्वतःच शिअर स्पॅनआहे तर M छेद H शिअरची मोमेंट आहे शिअर बल गुणोत्तर l ने विभाजले आहे आम्ही ते H नॉट छेद l म्हणून लिहितो M छेद H हे बेंडींग मोमेंट चे शिअर बलाशी गुणोत्तर H नॉट म्हणून दर्शविले आहे H नॉट छेद l आणि म्हणूनच ही lc साठीची अभिव्यक्ती शिअर स्पॅनचे गुणोत्तर आणते भिंतीच्याच स्वतःच्या विभागातील शिअर स्पॅन भिंतीच्याच स्वतःच्या विभागातील शिअर गुणोत्तर तर कॉम्प्रेस्ड् लांबीच्या या अंदाजासह हे कॉम्प्रेस्ड् लांबीवर आहे की सांध्यांच्या शिअर अयशस्वीतेचा निकष वापरला जाईल आणि म्हणूनच जर आपण हे कुलोंब मधील निकषाप्रमाणे वापरत असाल तर आपण मुळात असे म्हणत असतो की अंतिम शिअर सामर्थ्य हे भिंतीतील उर्वरित कॉम्प्रेस्ड् लांबीमध्ये उपलब्ध असलेल्या कोहेजनमुळे आहे भिंतीच्या उर्वरित कॉम्प्रेस्ड् लांबीमध्ये कोहेजन हरवले आहे आता तेथे कोणतेही बंधन नाही आणि म्हणूनच βlt हा एक भाग आहे ज्यावर कोहेजन अद्याप कार्यरत आहे आणि नक्कीच तुमच्याकडे घर्षण गुणांक आहे की जो तुमच्यासाठी पूर्णपणे उपलब्ध आहे आणि μ चा N मध्ये गुणाकार केला आहे तर आपण पाहत आहोत आम्ही येथे बलावर कार्य करीत आहोत जे पूर्वीपेक्षा वेगळी अभिव्यक्ती आहे जे स्ट्रेस च्या स्वरूपात होते म्हणून या अभिव्यक्तीचे तपशीलवार वर्णन करणे आणि आम्ही पूर्वी असलेल्या शिअर गुणोत्तराचे स्वरूप आणत आहोत आणि तुमच्याकडे अभिव्यक्ती आहे जी दोघे कोहेजन आणि घर्षण गुणांक आणि भिंतीचे शिअर गुणोत्तर भिंतीच्या अंतिम क्षमतेचा अंदाज लावताना आणते तर हे मागील प्रकरणा प्रमाणे जवळजवळ कमी झालेले शिअर सामर्थ्य जसे आमच्याकडे होते जेथे घर्षण गुणांक आणि कोहेजन चा अंदाज होता ब्लॉकच्या मध्यापासून ते ब्लॉकच्या वरच्या आणि खालच्या भूमिती मुळे ब्लॉकच्या भूमितीवर आधारित कपात घटकाची आवश्यकता आहे तसेच आमच्याकडे असणारी अभिव्यक्ति येथे कमी सामर्थ्या कडे पाहत आहे कारण कॉम्प्रेस्ड् लांबी भिंतीच्या लांबी पेक्षा कमी आहे तर हा निकष नेहमीच तुम्हाला सांगेल की भिंतीच्या तळाशी येणाऱ्या जास्तीत जास्त मोमेंट मुळे अपयश येण्याची अपेक्षा केल्याने हा विभाग सर्वात संकुचित झाला आहे तर हे एकतर नेहमी अगदी तळाच्या बेड जॉईंट ला आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा असते जेव्हा आपण चाचणी घेतो तेव्हा आपण हे बघतो की एकतर डॅम्प प्रुफिंग कोर्स आणि मॅसोनरीची भिंत यामधील इंटरफेस आहे किंवा ते त्यांच्यातीलच प्रथम मॅसोनरीच्या सांध्यातील एक आहे आणि हा विशिष्ट निकष फक्त शिअरच्या सरकत्या निकषासाठी वापरला जाऊ शकतो जर भिंतीमध्ये झालेली बिघाड इतर कोणत्याही प्रकारची अयशस्वीता ठरली असेल तर तुम्ही मॅसोनरीच्या भिंतीवरील शिअरच्या सामर्थ्याचा अंदाज लावण्यासाठी हे वापरू शकत नाही म्हणजेच जर भिंत फ्लेक्झरल कॉम्प्रेशन ने अपयशी ठरली असेल किंवा कर्णातील क्रॅक्सच्या निर्मितीद्वारे भिंत अपयशी ठरली असेल तर कुलोंब प्रकारातील निकष वापरून Hu चा अंदाज करणे योग्य नाही म्हणून आणि मी सावधगिरीचा शब्द हाच का उपस्थित करतो याचे कारण म्हणजे अनेक कोड केवळ भिंतीच्या शिअर सामर्थ्याच्या क्षमतेचा अंदाज लावण्यासाठीच ही अभिव्यक्ती देतात परंतु भिंतीची शिअर क्षमता अयशस्वी होण्याच्या यंत्रणेवर आणि यंत्रणा ओलांडून त्यावर अवलंबून असते या अभिव्यक्तीचा संपूर्ण यंत्रणेद्वारे वापर केल्यास तुम्हाला चुकीचे परिणाम मिळतील तर मी फक्त त्यास ध्वजांकीत करतो आणि नंतर जवळून तीन भिन्न अयशस्वी यंत्रणा तपासून पाहतो शिअर काय आहे भिंतीवर कार्य करणाऱ्या अक्षीय बलाच्या वेगवेगळ्या स्तरांसाठी दिलेल्या मॅसोनरीच्या भिंतीसाठी अक्षीय बलाचा संवाद तर जसे आपल्याकडे मान मुल्लर निकष होते मग शोधा नंतर शिअर स्ट्रेस नॉर्मल स्ट्रेस शी संबंधित म्हणून अयशस्वी कार्यक्षेत्र परिभाषित करण्यासाठी वापरले जाते बाजूकडून येणारे बल आणि अक्षीय बलासाठी आम्ही तेच करतो आणि तुमच्याकडे तीन भिन्न झोन आहेत सरकणारा शिअर झोन कर्णातील क्रॅकिंग झोन आणि फ्लेक्झरल अपयशी झोन आणि तुम्ही पहात आहात की प्री कॉम्प्रेशन ची पातळी कमी असते तेव्हा सरकणारा शिअर वैशिष्ट्यपूर्ण अपेक्षित असतो जेव्हा तुमच्याकडे भिंतीत लक्षणीय प्री कॉम्प्रेशन असते तेव्हा तुमच्याकडे अक्षीय कॉम्प्रेशनच्या दरम्यानचे स्तर आणि फ्लेक्झरल अपयश अपेक्षित असते तेव्हा कर्णातील क्रॅकिंग ची अपेक्षा असते तर आम्ही तीन अभिव्यक्ती विकसित केल्यात स्लायडिंग साठी Hu कर्णासाठी Hu तर तो स्लाइडिंग साठीचा Hu आहे आणि कर्णातील कॉम्प्रेशन साठीचा Hu आणि ती मोठी वक्रता आहे जी तुम्ही फ्लेक्झरच्या Hu साठी पाहत आहात आणि ते वेगवेगळ्या झोन मध्ये वर्चस्व गाजवितात तर जर तुम्हाला ज्ञात असलेल्या सिमेच्या अटींद्वारे ज्ञात प्रसर गुणोत्तर h छेद l चे एक पॅनल दिले गेले असेल कारण आता जेव्हा आम्ही αv बद्दल बोलत आहोत αv एकेरी बेंडींग मध्ये भिंत वाकणार आहे की नाही याचा थेट परिणाम आणतो कॅंटिलीवर्ड रेखाचित्र किंवा दुहेरी बेंडींगचे शिअर रेखाचित्र कारण शिअर गुणोत्तर शिअर स्पॅन मध्ये बदल होणार आहे h0 बदलेल बेंडींग मोमेंट चे बाजूकडून येणाऱ्या बलाशी असलेले गुणोत्तर बदलेल की जे तुमच्या शिअर डीफॉर्मेशन रेखाचित्र किंवा कॅंटिलीवर्ड रेखाचित्रावर आहे की नाही यावर अवलंबून आहे तर जर मला एकूण परिमाण माहीत असतील आणि h छेद l चा अंदाज केला मला भिंतीची जाडी माहित आहे मला सिमेच्या अटी माहीत आहेत तर मला हे माहीत असेल की दुहेरी बेंडींग मध्ये आहे की एकेरी बेंडींग आणि मग जर माझ्याकडे साहित्याचे गुणधर्म असतील जसे की मॅसोनरीचे कॉम्प्रेसिव सामर्थ्य मॅसोनरीचे टेन्साईल सामर्थ्य कोहेजन आणि घर्षणाचे गुणांक आणि मला अक्षीय स्ट्रेसेसचे स्तर माहित असतील सरासरी अक्षीय स्ट्रेस भिंत कोणत्या यंत्रणेत अयशस्वी होईल आणि कोणत्या मूल्यांवर असावी याचा अंदाज लावण्याचा माझ्याकडे क्लोज्ड् फॉर्म आहे तर मी या परस्परसंवादा कडे येतो जेथे अक्षीय बल x अक्षावर वाढत आहे जर मला अक्षीय स्ट्रेसच्या सरासरी पातळीशी संबंधित अक्षीय बल माहित असल्यास मी याचा अंदाज घेण्यास सक्षम आहे ठीक आहे जर मी तेथे कुठेतरी आहे जिथे मी जाऊ शकतो आणि अंदाज लावू शकतो की भिंतीची अक्षीयता शिअर क्षमते इतकी किलोन्यूटन्स् आहे आणि अपयश कर्णातील क्रॅकिंग मध्ये असणे अपेक्षित आहे तुम्ही दोघांच्याही दरम्यान असू शकता तुम्ही तेथे कोठेतरी असू शकता किंवा तुम्ही तेथे कोठेतरी असू शकता परंतु याचा अर्थ असा आहे की तुमचे अंदाज प्रत्यक्षात आच्छादलेले असू शकतात तुम्हाला याची खात्री नसणार की ती एक यंत्रणा असणार की दुसरी तुमच्याकडे त्या सिमा समस्या असू शकतात परंतु तुमच्याकडे मिश्र पद्धती देखील असू शकतात परंतु हे तुम्हाला देते की जे आपण आरसी डिझाइन मध्ये बेंडींग कॉम्प्रेशन च्या समस्येसाठीचा PM चा सुसंवाद वापरू येथे तुमच्याकडे असे काहीतरी आहे कि जे शिअर कॉम्प्रेशन आहे की ज्या भोवती तुम्ही डिझाइनमध्ये आणि मूल्यांकनासाठी खेळू शकता तर त्याद्वारे आम्ही प्लेन मधील कृतींसाठी शिअर क्षमतेच्या शेवटी पोहोचलो आहोत आणि आम्ही PM सुसंवादाकडे पाहत आहोत जे प्रबलित नसलेल्या मॅसोनेरीसाठी विकसीत केले जाऊ शकतात जो नंतर आमच्यासाठी प्रबलित मॅसोनेरी भिंतीच्या डिझाईन मध्ये वापरला जाईल तर मी येथेच थांबेन